इन्ड्यूस्ड इलेक्ट्रिक फिल्ड ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फिल्ड आपण फ्यारडेच्या सिद्धांताची चर्चा करत आहोत आणि त्या सिद्धांतानुसार सर्किट मध्ये निर्माण होणारा इएमएफ हा -dφdt असतो ddt बिंदू r जोडला B t ds वर अवलंबून असतो ds आणि याचाच अर्थ असा की जर मी एक तार घेतली आणि त्यामधून तिथे काही चुंबकीय क्षेत्र आहे आणि जर मी तारेचा आकार बदलला किंवा चुंबकीय क्षेत्र बदलले तिथे विद्युत्प्रवाह असेल मागील व्याख्यानामध्ये आपण एका उदाहरणाद्वारे बघितले की जिथे आपण रॉड बाहेरच्या दिशेने हलवला तिथे ज्याला मोशनल इएमएफ असे म्हणतात तो निर्माण झाला जो खरंतर क्षेत्रफळ बदलल्यामुळे मिळाला परंतु मी जी प्रात्याक्षिके तुम्हाला दाखवली त्यामध्ये क्षेत्रफळ बदलले नाही केवळ एक गोष्ट जी बदलत होती ती म्हणजे B होय म्हणजेच B मधील बदल देखील इएमएफ निर्माण करू शकतो तर आपण आता हे पाहूया म्हणून इएमएफ मध्ये दोन टर्म्स असू शकतात ऋण - जर B वेळेनुसार बदलत असेल ddt मी इथे पार्शिअल देरीवेटीव वापरतो इथे कारण एका r साठी केवळ t बदलत आहे ds अधिक मी B स्थिर ठेवू शकतो t वर अवलंबून नाही ds आणि हे t नुसार बदलते आहे हा परिणाम तुम्ही पाहिला आहे आता आपण यावर लक्ष केंद्रित करूया आपण यावर लक्ष केंद्रित करूया कारण यावरून तुम्हाला क्षेत्र जे चुंबकीय क्षेत्र बदलण्यामुळे निर्माण झाले आहे त्याचा संबंध मिळेल चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळे जे क्षेत्र निर्माण झाले आहे ते विद्युत क्षेत्र आहे तर आता ते पाहूया

dsBddtds उदाहरणामध्ये आपण जे प्रात्यक्षिक पाहिले तिथे एक रिंग होती जी उडी मारते याचाच अर्थ असा की तिथे काही इएमएफ होते ज्यामुळे विद्युत्प्रवाह निर्माण झाला ज्याच्यामुळे रिंग उडाली तर आपण असे म्हणू शकतो समजा माझ्याकडे एक क्षेत्रफळ आहे ज्यात B बदलत आहे आणि मी त्याभोवती एक रिंग ठेवली तर तिथे इएमएफ निर्माण होईल इएमएफ बरोबर dB dt गुणिले जांभळ्या रंगाने रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ तर मी ते क्षेत्रफळ जांभळ्या रंगाने दाखवतो हे मी तारेवरील विद्युत क्षेत्र गुणिले तारेची लांबी असेही लिहू शकतो E गुणिले 2πr तर E बरोबर 12πr dB dt गुणिले क्षेत्रफळ

A याचा अर्थ असा का की विद्युत क्षेत्र हे केवळ तारेमध्ये आहे की ते सगळीकडे आहे जर मी तार आतील लूप मध्ये ठेवली तरी सुद्धा विद्युत्प्रवाह वाहतो म्हणून याचा अर्थ असा की विद्युत क्षेत्र तिथे देखील आहे म्हणून आता आपण या समीकरणांचे काय करणार आहोत तर - त्यांना क्षेत्रांमध्ये लिहूया फ्यारडे चा सिद्धांत क्षेत्रांमध्ये लिहूया तर ते मी तिथे तार ठेवली किंवा नाही यावर अवलंबून राहणार नाही जर तिथे चुंबकीय क्षेत्रात बदल असेल तर ते क्षेत्र विद्युत क्षेत्र निर्माण करेल काहीतरी आहे चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळे काहीतरी निर्माण झाले आणि आपल्याला पाहता येईल की ते विद्युत क्षेत्र आहे कारण त्यामुळे विद्युत्प्रवाह मिळतो आणि यासाठीची सामग्री आपल्याला विकसित करायची आहे तर आपण हा इएमएफ लिहूया हे आहे -dbdt r t ds चे इंटिग्रेशन ds हे क्षेत्रफळ आहे जर मी हा भाग घेतला जिथून B बदलत आहे आणि त्याभोवती एक लूप घेतला त्यामधले हे ds क्षेत्रफळ मी घेतले आहे तर मला dBdt ds चे इंटिग्रेशन मिळेल हे ऋण इएमएफ होय आणि या लूपमधील इएमएफ बरोबर इथे निर्माण झालेले विद्युत क्षेत्र E dl जे मी स्टोक चा सिद्धांत वापरून Eच्या कर्ल चे ds इंटिग्रेशन असे लिहू शकतो म्हणून फ्यारडे च्या सिद्धांतानुसार मला हा संबंध मिळेल की ∫dBdt ds बरोबर ∫कर्लE ds जे कुठल्याही लूप साठी खरे आहे कारण मी कुठल्याही आकाराची तार येथे घेऊ शकतो तिथे विद्युत्प्रवाह वाहतो आहे म्हणून मी असा निष्कर्ष काढू शकतो की ds हे कुठलाही क्षेत्रफळ आहे हा लूप कुठल्याही आकाराचा असू शकेल कर्ल E बरोबर -dBdt याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की कुठल्याही r बिंदू ला जर dBdt बरोबर 0 नसेल तर B बदलत आहे त्यामुळे विद्युत क्षेत्र निर्माण होत आहे आणि ते विद्युत क्षेत्र बरोबर -dBdt होय dSEMF dl dS ds B∂t म्हणून आता आपल्याकडे विद्युत क्षेत्र निर्माण करणारा दुसरा स्त्रोत आहे म्हणून आपल्याकडे दोन स्त्रोत आहेत एक म्हणजे जो मला या विद्युत क्षेत्राचा डायवरजेन्स बरोबर ρrε0 देतो आणि दुसरा विद्युत क्षेत्राचा कर्ल बरोबर -dBdt देतो हे आपण पूर्णपणे सोडवले आहे यामध्ये जर तिथे चुंबकीय क्षेत्र बदल होत नसेल तर तिथे केवळ स्थिर विद्युत भर होता त्यामध्ये आपल्याकडे काय होते E चा डायवरजेन्स ρrε0 इतका होता आणि E चा कर्ल 0 होता आणि यावरून पोटेन्शिअल v r मिळेल आणि आपण यासंबंधित सामग्री विकसित केली आहे आता ही केस पाहूया डाय नेमिक केस इथे समजा विद्युत भार 0 आहे समजा मी ρr 0 घेतो तर E चा डायवरजेन्स 0 आहे पण E चा कर्ल बरोबर -dBdt आहे म्हणून यामध्ये जे विद्युत क्षेत्र निर्माण झाले त्याचा स्त्रोत बदलणारे चुंबकीय क्षेत्र होय आणि कर्ल E बरोबर 0 होय ही समानता लक्षात घ्या या समीकरणांची B च्या समिकारणांबरोबरची समानता लक्षात घ्या ज्यावरून मला B चे डायवरजेन्स बरोबर 0 मिळते आणि कर्ल B बरोबर μ0j मिळतो B चा स्त्रोत J आहे विद्युत प्रवाह घनता E चा स्त्रोत dBdt आणि दोघांचा डायवरजेन्स 0 आहे समानता तुम्हाला सांगते की बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या विद्युत क्षेत्राचे उत्तर 1π∫Br∂t×r rr r3dV' कारण समीकरणे समान असल्यामुळे आणि सारख्या सीमा अटी साठी उत्तर सारखे येईल rt 14πBr∂t×r rr r3dV लक्षात घ्या dBdt मुळे निर्माण झालेल्या या क्षेत्राचा कर्ल 0 नसल्यामुळे स्टोक च्या सिद्धांतानुसारStoke's law ∫ ∫E dl 0 नाही पण आपल्याला अगोदरच माहित आहे की E dl हे इएमएफ होय म्हणून हे क्षेत्र कॉन्झेरवेटीव नाही चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेले E क्षेत्र हे कॉन्झेरवेटीव नाही म्हणजे मी जर एक रस्ता घेतला बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्राभोवातीचा गोल रस्ता मी जितका पुढे जातो मला तितकी जास्त उर्जा मिळते हे विचारात घेण्याचा हा अर्थ आहे नाहीतर हे कॉन्झेरवेटीव असेल तर प्रत्येक वेळी जेव्हा मी गोल फिरतो तेव्हा संपूर्ण काम 0 मिळेल पण इथे मी जितके वेळा गोल फिरतो तेवढी उर्जा मला मिळत जाते तर हा फ्यारडे चा क्षेत्रासंबंधीचा सिद्धांत आहे आणि तो तुम्हाला सांगतो की बदलणारे B E देईल आणि याचे समीकरण आहे कर्ल E बरोबर -dBdt हे ऋण चिन्ह लेन्झ सिद्धांतामुळे आले जेव्हा मी समीकरण पाहिले तेव्हा हे बरोबर दिशा सांगते हे वापरून एक उदाहरण सोडवू या जे उदाहरण मी घेणार आहे ते तोरोईड चे आहे ते म्हणजे ती एक बारीक नळी आहे जिच्यावर आपण विद्युत प्रवाह नेणारी तार गुंडाळलेली आहे ही एक लांब बारीक सोलेनोएड आहे जिला रिंग बनवले आहे अशी की त्याच्यामधील चुंबकीय क्षेत्र 0 नाही आणि ते त्यातून जाणाऱ्या विद्युत्प्रवाहावर अवलंबून आहे बाहेरील क्षेत्र 0 आहे तर माझ्याकडे काय आहे तर ही रिंग आहे ज्यामध्ये निळ्या रंगाने मी क्षेत्र दाखवले आहे समजा त्याची त्रिज्या ही त्याच्या जाडी किंवा क्रॉस सेक्शन पेक्षा खूप खूप खूप जास्त आहे क्रॉस सेक्शन च्या वर्गमूळापेक्षा ती खूप जास्त आहे तर ती एक बारीक नळी आहे ज्यामधून ही रिंग बनवली आहे जर मी विद्युत प्रवाह बदलला जर मी यातील विद्युत प्रवाह बदलला तर प्रश्न असा आहे की जर तोरोईड मधील विद्युत प्रवाह स्थिर गतीने वाढत असेल तर a तो विद्युत क्षेत्र निर्माण करू शकेल का जर हो तर तोरोईड च्या अक्षावर तिची संख्या काढा तर याकडे पाहूया आता काय होत आहे काय होतंय तर माझ्याकडे एक बारीक तोरोईड आहे आणि जसा विद्युत प्रवाह वाढत जाईल त्याच्या आतील क्षेत्र वाढत जाईल जर क्षेत्र बदलेल तर ते विद्युत क्षेत्र निर्माण करेल आणि ते कर्ल E बरोबर -dBdt ने दिले जाईल हे मी उजव्या बाजूला लिहित जाईन चुंबकीय क्षेत्राशी समानता म्हणजे - कर्ल B बरोबर μ0J कारण तिथे विद्युत भार नसल्यामुळे डायवरजेन्स E बरोबर 0 होय माझ्याकडे डायवरजेन्स B बरोबर 0 आहे म्हणून जर मला क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र यासाठी सारख्या गोष्टी करायच्या असतील तर त्या विद्युत प्रवाह वाहक रिंग सारखी असेल आणि मी रिंग च्या अक्षवरील चुंबकीय क्षेत्र काढायचा प्रयत्न करेन यामध्ये विद्युत प्रवाह किती आहे विद्युत प्रवाह बरोबर J da da हे रिंगचे क्रॉस सेक्शन आहे इथे म्हणून विद्युत प्रवाहासारखा माझ्याकडे काय आहे तर प्रवाह dt ज्याचे ऋण चिन्ह आहे -dφdt I चे काम करेल इथे मी चुंबकीय क्षेत्र कसे काढू शकतो मी चुंबकीय क्षेत्र dlxr r'r r'3∫μ0I4π असे काढेन तर मी या अक्षावर किंवा कुठेतरी विद्युत क्षेत्र काढेन -E r t बरोबर तिथे μ0 नाही 14π I हा dφdt ने बदलला ∫dl x r r'r r'3 आणि मागील उदाहरणात सोदावाल्याप्रमाणे हे इंतीग्रल सहजपणे सोडवता येईल तर मागील स्लाईड मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की होय तिथे इंदुस्ड विद्युत क्षेत्र आहे आणि वरील सूत्र वापरून ते काढता येईल तर मी हे व्याख्यान असे म्हणून संपवतो की फ्यारडे चा सिद्धांत आपण क्षेत्रांच्या दृष्टीकोनातून पुन्हा वेगळ्या पद्धतीने पाहिला आणि असे म्हटले - वेगळ्या पद्धतीने मांडले की कुठलेही बदलणारे चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्र निर्माण करते ज्यातून विद्युत प्रवाह मिळतो आणि हेच तुम्ही प्रात्यक्षिकाद्वारे पाहिले आहे त्यामध्ये क्षेत्रफळ बदलत नव्हते परंतु चुंबकीय क्षेत्र बदलत होते पण त्यामुळे led लागत होता आणि रिंग उडत होती